तर नुकतेच आपण पाहिले आहे की v0 ut जे आधी स्पष्ट केले आहे ते कसे सादर केले जाऊ शकते हे v0ut आहे ते बरोबर आहे आणि 0 साठी स्टेप युनिट फंक्शन दिले आहे ते ut हे ० आहे आणि जर ते ० पेक्षा जास्त असेल तर आणि nt हे ० पेक्षा जास्त असेल तर n ut हे १ आहेम्हणजे याचा अर्थ असा की जेव्हा स्विच या स्थितीत असेल नुकतेच मी सांगितले आहे कि १ आणि २ शॉर्ट सर्किट केले आहेत म्हणजेच v १२ प्राप्त व्होल्टेज भले ते ० असेल बरोबर आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर स्विच t 0 वेळी या स्थानावरून त्या स्थानावर स्थलांतरित केला तर त्यावेळी v १२ V0म्हणजे v t v0 आहे बरोबर तर हे सर्व येथे वर्णन केले आहे त्याचप्रमाणे विद्युतधारा स्रोतसाठी घेतले तरमाझा बोलण्याचा अर्थ आहे कि समजा जर विद्युतधारा स्रोत घेतला तर ते i३u आणि त्याचे समतुल्य सर्किट दाखविले आहे हे i३u आहे तर मी स्टेप युनिट फंक्शन समजावून सांगितले आहे म्हणजे t0 साठी ut 0 आहे आणि t0 साठी ते ut १ आहे म्हणून स्विच जेव्हा या स्थितीत करता तेव्हा या आकृतीत जे काही दर्शविले आहे म्हणजे t हे ० असताना स्विच बंद आहे परंतु जेव्हा स्विच या स्थितीत असतो म्हणजे t 0असताना त्या बाबतीत हे खुले आहे म्हणजे i ० आहेबरोबर आणि या स्थितीतून त्या स्थितीत स्विच बदलला जाताच म्हणजे जर स्विच हा यावरून त्याकडे जात असेल तर याचा अर्थ जर तो येथे जोडलेला असेल आणि हा तेथे नसेल त्यावेळी i i३आहे बरोबर तर हा i३ut चा अर्थ आहे बरोबर म्हणजेच t 0 असताना ते ut 0आहे आणि t 0 असताना ते ut १ आहे जे युनिट स्टेप फंक्शन आहे तर हे माझे म्हणणे आहे जेव्हा आपण ट्रांजीएंट प्रॉब्लेम मधील DC साठी सोडवू त्यावेळी आपण अशा प्रकारचा स्रोत वापरू जेणेकरून v ut किंवा i ut नंतर योग्य होईल तर हे i आहे i0 ut चा अर्थ असा आहे बरोबर तर ही कल्पना आहे n हे असे फिरत आहे हे सर्किट आहे हे व्होल्टेज स्रोत किंवा विद्युतधारा स्रोत गुणिले युनिस्टेप फंक्शन दर्शवित आहे बरोबर जेव्हा आपण सर्किट सोडवू तेव्हा आपणास ते कसे वर्तन करेल ते समजेल बरोबर तर हे असे आहे मी स्पष्ट करत आहे तर हे विद्युतधारा स्रोताचे सादरीकरण आहे आता पुढे ते युनिट इंपल्स फंक्शन आहे बरोबर खरं तर प्रत्यक्षात युनिट इंपल्स फंक्शन हे आदर्श स्त्रोतांसारखे आहे व्होल्ट आदर्श स्रोत किंवा रोधक प्रत्यक्षात ते युनिट वास्तवात आणता येणार नाहीपरंतु सर्किट विश्लेषणासाठी हे एक अतिशय मजबूत गणिती साधन आहे तर त्याचे डेरिव्हेटीव्ह हे अधोरेखित केले आहे कि युनिट स्टेप फंक्शन ut चे डेरिव्हेटिव्ह हे युनिट इंपल्स फंक्शन आहे आता गणिती रूपात ते असे व्यक्त केले जाऊ शकते कि Δ t हे युनिट इम्पल्स फंक्शन आहे बरोबर तर Δ t d t of ut t 0 साठी it ० आहे हे t० आहे ते अपरिभाषित आहे बरोबर आणि t0 साठी पुन्हा ते ० आहे बरोबर तर हा खरोखर कॉल आहे ही युनिट इम्पल्स फंक्शनची व्याख्या आहे बरोबर तर याला कधीकधी δ फंक्शन म्हणून देखील ओळखले जाते त्यात हे युनिट इम्पल्स फंक्शन शोधा त्याला देखील Δ फंक्शन म्हणतात बरोबर आणि हे आकृतीमध्ये दर्शविले आहे हे t आहे आणि समजा हे ० आहे वेळ ० आहे आणि हे Δ t आहे हे १ आहे हे १ चिन्हांकित करत आहे याचा अर्थ युनिट क्षेत्र १ आहे हे सामर्थ्य आहे त्याच्या उजवीकडे आपण नंतर पाहू तसे होऊ शकते परंतु हे युनिट इम्पल्स फंक्शन आहे सादरीकरण बरोबर आहे आणि हे १ नंतर पाहू हे युनिट क्षेत्र आहे याला युनिट इम्पल्स फंक्शनचे सामर्थ्य म्हणतात काही मिनिटांनंतर आपण पाहू तर परिणामी इम्पल्सिव्ह व्होल्टेज आणि विद्युतधारा विद्युत सर्किटमध्ये तयार होते माझे म्हणणे आहे कि जर कदाचित अनुभवता आले असेल तरस्विचिंग क्रिया किंवा इम्पल्सिव्ह स्त्रोतांच्या परिणामी विद्युत सर्किटमध्ये इम्पल्सिव्ह व्होल्टेज आणि विद्युतधारा तयार होतात आदर्श स्त्रोतांप्रमाणे आदर्श रोधकांप्रमाणे वगैरे युनिट इम्पल्स फंक्शन भौतिकदृष्ट्या वास्तविक नाही परंतु गणिताच्या साधनासाठी ते खूप उपयुक्त आहे तर याचा अर्थ भौतिकदृष्ट्या ते वास्तविक नाही परंतु विविध सर्किटच्या विश्लेषणासाठी हे एक अतिशय उपयुक्त गणिती साधन आहे म्हणून मला ते स्पष्ट करू द्या तर युनिट इम्पल्स हा लागू किंवा परिणामी शॉक म्हणून ओळखला जाऊ शकतो आणि युनिट क्षेत्राच्या अगदी कमी कालावधीची पल्स म्हणून दिसू शकते गणितानुसार प्रत्यक्षात हे स्विचिंगच्या पूर्वी म्हणजे इंटिग्रेशन ० ते ० δdt१ म्हणून सादर केले जाऊ शकते हे क्षेत्र कॉल आहे का हे गणिती स्वरूपात ० ते ० δdt१ म्हणून सादर केले जाऊ शकते बरोबर हे युनिट इंपल्स फंक्शन आहे परंतु हे क्षेत्र १ आहे t ० वेळ ही t ० च्या आधीची वेळ आहे आणि t० वेळ ही t ० च्या नंतरची वेळ आहे तर हे लक्षात ठेवावे लागेल की ० ते ० इंटिग्रेशन ऑफ δdt१ हे समीकरण ३५ आहे परंतु या कारणास्तव१ लिहिण्याची प्रथा आहे जे युनिट क्षेत्र दर्शवित आहे १ या आकृतीमध्ये मी येथे सांगितले आहे बरोबर ते या आकृतीमध्ये आहे येथे १ म्हणजे युनिट क्षेत्र दर्शवित आहे तर पण ते कसे आहे ते पहा या कारणामुळे १ लिहायची प्रथा आहे म्हणजे मी दाखवलेल्या आकृती ३० मध्ये युनिट क्षेत्र दर्शवित आहे युनिट क्षेत्र हे इम्पल्स फंक्शनची ताकद म्हणून ओळखले जाते आणि जेव्हा इम्पल्स फंक्शनची ताकद १ व्यतिरिक्त असते तेव्हा इम्पल्सचे क्षेत्र हे त्याच्या ताकदीसमान असते बरोबर तरप्रत्यक्षात युनिट इम्पल्स फंक्शनचे क्षेत्र ही प्रत्यक्षात ताकद आहे ठीक आहे मी येथे अधोरेखित केले आहे बरोबर तरउदाहरणार्थ समजा येथे इम्पल्स फंक्शन आहे इम्पल्स फंक्शन जसे कि ८δ चे क्षेत्र ८ आहे बरोबर त्याचप्रमाणे इम्पल्स फंक्शन ४δt२८ δ आणि ४δt २ येथे दाखविले आहेत बरोबर तर हे ८δ आहेहे δ आहे तर ही वेळ ० आहे तर हे ८ δ लिहिले जाऊ शकते आता४δt२ म्हणजे t २ आहे बरोबर आणि त्याचप्रमाणे हे ४ δt २ आहे तर t२ आहे आणि हे आहे तर हे ४ δt २ आहे हे इम्पल्स फंक्शनचे सादरीकरण आहे या प्रकरणात त्याची ताकद ८ आहे या प्रकरणात त्याची ताकद ४ आहेया प्रकरणात सुद्धा त्याची ताकद ४ आहे बरोबर तर मला ते स्पष्ट करू द्या तर हे ३ इम्पल्स फंक्शन आहे मी नुकतेच तुम्हाला दाखविले आहे तर इम्पल्स फंक्शन इतर फंक्शनवर परिणाम करते आणि हे स्पष्ट करण्यासाठी आपण इंटिग्रेलचे मूल्यांकन करूया माझा बोलण्याचा असा अर्थ आहे की ते इम्पल्स फंक्शन इतर फंक्शनवर देखील परिणाम करते उदाहरणार्थ ते इंटिग्रेशन ते घ्या बरोबर आता t0 चे मूल्य आणि दरम्यान आहे तर tt0 व्यतिरिक्त δ ० आहे कारण tt0 वेळी ते अपरिभाषित आहे बरोबर तेथे δ जे काही ० दिले आहे परंतु t0 वेळी ते अपरिभाषित आहे परंतु येथे आपण δ घेत आहोत तर ते t t0 व्यतिरिक्त ० आहे तर t t0 व्यतिरिक्त इंटिग्रेट ० आहे कारण ते अपरिभाषित आहे म्हणून t t0 वेळी ते fδ dt लिहिले जाऊ शकते कारण t हे t0 समान आहे बरोबर t0 t0 व्यतिरिक्त δ0 आहे म्हणून tt0 वेळी हे येथे ते f δ dt समान होईल बरोबर नंतर इंटिग्रेशन ते δ dt आहे फक्त मला थोडे वर जाऊ द्या तर इथे आता हे मिळाले आहे बरोबर तर α ते कारण हे प्रत्यक्षात ते क्षेत्र युनिटी १ घ्या जेणेकरून f आहे म्हणून ते fδ dt f आहे तर हे समीकरण ३६ आहे बरोबर याचा अर्थ मला थोडे वर जाऊ द्या याचा अर्थ प्रत्यक्षात हे समीकरण ३६ आहे हे स्पष्टपणे दर्शवते की हे फंक्शन इम्पल्स फंक्शन सोबत इंटिग्रेट केले आहे या फंक्शनचे मूल्य त्या बिंदूवर शोधा जिथे इम्पल्स घडून येते बरोबर इम्पल्स फंक्शनचा हा गुणधर्म खूप उपयुक्त आहे आणि तो सॅम्पलिंग गुणधर्म किंवा शिफ्टिंग गुणधर्म म्हणून ओळखला जातो बरोबर तर हे खूप महत्वाचे आहे तर परंतु या अभ्यासक्रमात फक्त थोडाच अभ्यास केला जाईल बरोबर सिग्नल आणि नेटवर्क पाठ्यक्रमात अधिक गोष्टी उपलब्ध आहेत बरोबर ती वेगळी गोष्ट आहे पण इथे थोडं थोडं शिकायला मिळेल तर मला ते स्पष्ट करू द्या आताम्हणून t00 चे विशेष प्रकरण लक्षात घ्या आता समीकरण ३६ म्हणजे हे समीकरण जर t0 0 असेल तर येथे t0 0 आहे जर t0 0 असेल तर हे 0 ते 0 f δdt f असेल तर त्याचप्रमाणे याचा अर्थ असा आहे की जर t हे t00 असेल तर ते 0 ते 0 इंटिग्रेशन f δdt असेल आणि ते f असेल कारण मी फक्त हे करत आहे हे f0 आहे नंतर इंटिग्रेशन 0 ते 0 δ dt आहे बरोबर आणि हा भाग युनिटी आहे म्हणून तो f0 बनत आहे बरोबर तर मला ते स्पष्ट करू द्या तर हे सर्व इम्पल्स फंक्शन संबंधित आहे हे फक्त या गोष्टीच्या पूर्णतेसाठी आहे फक्त हे मी उजवीकडे घेतले आहे तेथे इतर अनेक सिंग्युलॅरिटी फंक्शन आहेत परंतु आपण रॅम्प फंक्शनची काही उदाहरणे पाहू तर युनिट रॅम्प फंक्शन या प्रकरणात युनिट रॅम्प फंक्शन γ हे युनिट स्टेप फंक्शनचे इंटिग्रेशन करून मिळविले जाऊ शकते युनिट स्टेप फंक्शन जर इंटिग्रेट केले तर आपण लिहू शकतो कि γt इन्फिनिटी ते t udttu बरोबर तर γt प्रत्यक्षात t equal to ० साठी ० आहे आणि t greater than equal to 0 साठी γt t आहे बरोबर म्हणूनच इन्फिनिटी ते tudttuआहे हे समीकरण ३८ आहे हे समीकरण असे लिहिले जाऊ शकते आणि t equal to 0 साठी γt 0 आणि t greater than or equal to 0 साठी γt t आहे हे समीकरण ३९ आहे हे ते आहेहे युनिट स्टेप फंक्शनचे इंटिग्रेशन आहे जर रॅम्प फंक्शन प्राप्त करायचे असेल तर हे युनिट आहे तर रॅम्प हे एक फंक्शन आहे जे स्थिर दराने बदलते तर मुळात हे सरळ रेषेचे समीकरण आहे तर युनिट रॅम्प फंक्शन चे युनिट हे t च्या ऋण किंमतींसाठी ० आहे तर t च्या धन किंमतींसाठी युनिट स्लोप आहे तर आकृती ३२ युनिट रॅम्प फंक्शन दर्शवते म्हणजे t च्या ऋण किंमतीसाठी हे ते आहे ज्याचा आलेख असा आहे याचा आलेख असा काढला जात आहे तर t च्या ऋण किंमतीसाठी हे ० आहे आणि t च्या धन किंमतीसाठी बरोबर दाखवले आहे आणि हे युनिट आहे हे देखील १ आहे बरोबर तर हे युनिट स्टेप रॅम्प फंक्शन आहे तर पुढेयुनिट रॅम्प फंक्शन कदाचित प्रगत होऊ शकते किंवा ते विलंब होऊ शकते बरोबर पूर्वी देखील जर t0मध्ये पाहिले तर ते वेळ t0 ने प्रगत होऊ शकते किंवा वेळ t0ने विलंब होऊ शकते प्रगत युनिट रॅम्प फंक्शनसाठी हे प्रगत γt t0आहे म्हणजेजर t equal to t0असेल तर ते ० असेल आणि जर t greater than equal to t0 असेल तर ते t t0असेल हे समीकरण ४० आहे बरोबर तरजर योग्य आलेख काढला तरहे प्रगत युनिट रॅम्प फंक्शन दर्शविते तरयेथे γtt0 असेल येथे आपले tt0 आहे t हे t0 समान आहे आणि हे t0१ आहे आणि हा फरक म्हणजे फक्त अंतर फक्त अंतर हा फरक आहे प्रत्यक्षात हे १ आहे लांबीच्या संदर्भात हे १ आहे आणि हे सुद्धा १ आहे म्हणून ही उंची देखील १ आहे तर उतार देखील १ आहे याला प्रगत युनिट रॅम्प फंक्शन म्हणतात हे प्रगत युनिट रॅम्प फंक्शन आहे बरोबर आणि हा बिंदू t0१ आहे तर हे t0आहे जर ही बाजू घेतली तर हे ऋण येईल परंतु अंतर हे १ t0 आपले t0 १ आहे बरोबर तर हे मुळात t0t0 १ आहे तर हे १ रद्द करेल कारण ते ऋण अक्षावर म्हणजे वेळ अक्षाच्या ऋण बाजूस आहे परंतु अंतर हे १ आहे बरोबर तर मला ते स्पष्ट करू द्या तर हे युनिट रॅम्प फंक्शन t0ने प्रगत आहे आता जर उशीर झाला तर त्यासाठी जर त्याने रॅम्प फंक्शनला विलंब केला तर ते γt t0 असेल बरोबर म्हणजे tt0 साठी ते ० असेल आणि γt t0 साठी ते t t0 असेल बरोबर तर ही आकृती ३४ विलंबित युनिट रॅम्प फंक्शन दर्शवते हे विलंबित युनिट रॅम्प फंक्शन आहे बरोबर तर ते t0 पासून सुरू होत आहे आणि हे अंतर पुन्हा १ आहे बरोबर t0१ t0 १ आहे हे १ आहे तर युनिट रॅम्प फंक्शन आणि हे γt t0 आहे हा t0 ने विलंबित झालेल्या युनिट रॅम्प फंक्शनचा आलेख आहे म्हणजे जेव्हा तो विलंबित होईल तेव्हा तो उजव्या बाजूस tt0असेल म्हणजेच उजव्या बाजूस ते पहिल्या सहनिर्देशकासोबत आहे बरोबर आणि ते कधी आहे किंवा येथून सुरू होत आहे परंतु हे t0 आहे हे ० आहे त्याचप्रमाणे जेव्हा ते प्रगत असते तेव्हा ते येत आहे ते जवळपास t t0 वरती सुरू होत आहे तरहे t0 ने विलंबित झालेले युनिट रॅम्प फंक्शन आहे तर पुढे जरी या टप्प्यावर आणखी अनेक सिंग्युलॅरिटी फंक्शन्स आहेतपरंतु हा पाठ्यक्रम फक्त पूर्णतेसाठी आहेथोड्या थोड्याच प्रमाणात या ३ वेगवेगळ्या फंक्शन्सची ओळख करून दिली आहे बरोबर आपणास फक्त इम्पल्स फंक्शन युनिट स्टेप फंक्शन आणि रॅम्पमध्ये स्वारस्य आहे लक्षात घ्या की ३ सिंग्युलॅरिटी फंक्शन्स इम्पल्स स्टेप आणि रॅम्प खालीलप्रमाणे विकलनाशी संबंधीत आहेत तरजर ते पाहिले तर δ हे du भागिले d t चे विकलन आहे त्याचप्रमाणे u हे सुद्धा रॅम्प फंक्शन d γt भागिले dt चे विकलन आहे बरोबर किंवा u हे इंटिग्रेशन इन्फिनिटी ते t δdt आहे आणि त्याचप्रमाणे रॅम्प फंक्शनसाठी γt इन्फिनिटी ते t udt आहे जर हे δ uचे विकलन असेल आणि u γt चे विकलन असेल परंतु दुसऱ्या मार्गाने u हे इंटिग्रेशन इन्फिनिटी ते t δdt असेल आणि γt हे इन्फिनिटी ते tudt असेल हे ४२ आहे आणि हे समीकरण ४३ आहे बरोबर तर पुढे १ किंवा २ साधी उदाहरणे घेऊ हे दिले आहे की आकृती ३५ मधील व्होल्टेज पल्सचे योग्य सादरीकरण करा ही आकृती ३५ आहे युनिट स्टेपच्या स्वरूपात त्याचे विकलन निश्चित करा आणि ते रेखांकित करा तर असे दिसते की हे प्रत्यक्षात गेट फंक्शन आहे ते गेट फंक्शन आहे प्रत्यक्षात t३ सेकंद वेळी आणि वास्तविक कल्पना अशी आहेहा आलेख असा आहे तर ही एक व्होल्टेज पल्स आहे म्हणून t३ वेळी ती चालू केली आहे आणि समजा t६ वेळी ती बंद केली आहे तर हे गेट फंक्शन आहे म्हणून याचा अर्थ हे व्होल्टेज पाहायचे आहे हे v आहे आणि हे व्होल्टेज १० व्होल्ट आहे बरोबर तर v मुळात युनिट स्टेप फंक्शनचे फंक्शन आहे तर t३ सेकंद वेळी समजा ते चालू केले आणि t६ सेकंद वेळी ते बंद केले आणि हे गेट फंक्शन आहे मग ते कसे मिळेल मला ते स्पष्ट करू द्या म्हणून मी जे काही सांगत आहे या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत तर हे गेट फंक्शन आहे मग मी काय म्हणालो 6 सेकंदाला ते बंद होते आणि t ३ सेकंद वेळी ते चालू होत आहे म्हणजेच ते आकृती ३६ मध्ये दाखविल्याप्रमाणे ते २ युनिट स्टेप फंक्शनची बेरीज आहे तर ते कसे आहे ते पाहूया तर आता जेव्हा ते चालू करत आहे तेव्हा त्याचे मूल्य १० व्होल्ट दिले आहे v t बरोबरते १० व्होल्ट आहे तर जेव्हा ते t३ वर चालू होत आहे तेव्हा हे प्रत्यक्षात १० ut-३ असेल बरोबर आणि जेव्हा ते t ६ सेकंदास बंद होते तेव्हा ते १० ut ६ असेल बरोबर तरते चालू करण्याच्या वेळी १० ut-३असेल बरोबर आणि t बरोबर ६ सेकंद असताना बंद करण्याच्या वेळी ते १० ut ६ असेल आता जर तुम्ही याचा अर्थहे फंक्शन प्रत्यक्षात हे गेट फंक्शन फंक्शन म्हणून २ युनिट स्टेप्सची बेरीज आहे म्हणजे हे एक चिन्ह येथे आहेमी हे बनविले आहे बरोबर हे एक समान आहे म्हणजेच हे एक गणिती स्वरूपात असे लिहिले जाऊ शकते ते १० ut-३ १० ut ६ असेल कारण हे एक हे एक आहे ही आकृती ३५ आहे हे फंक्शन हे फंक्शन आहे हे २ युनिट स्टेप फंक्शन आहेत या २ स्टेप फंक्शनची बेरीज म्हणून या २ स्टेप आहेत तर या प्रकरणात हे गेट फंक्शनचे विघटन आहे हे एक आणि हे एक आहे म्हणून आता सादरीकरण केल्यास v t हे १० ut-३ असेल हे १० ut ६ आहे याचा अर्थ ते १० ut-३ १० ut ६ असेल बरोबर हे v t चे त्या गेट फंक्शनचे सादरीकरण आहे आणि जर याचे डेरीवेटीव्ह घेतले तर हे dv भागिले dt आहे जर डेरीवेटीव्ह घेतले तर हे δ फंक्शन म्हणजे इम्पल्स फंक्शन असेल हे १० δ t ३ δ t ६ असेल येथे हे पाहिले आहे की हे माहित आहे की δ फंक्शन u चे डेरीवेटीव्ह बरोबर आणि युनिट स्टेप फंक्शन हे रॅम्पचे डेरीवेटीव्ह आहे बरोबर तरजर याचे डेरीवेटीव्ह घेतले तर dv भागिले dt१० युनिट फंक्शनचे डेरीवेटीव्ह घेतले तर δt-३ आहे ते δ t ३ δ t ६ असेल बरोबर आणि आता जर dv भागिले dt रेखांकित केले तर तर ते δ फंक्शन आहे तर t३ वेळी त्याची ताकद १० आहे म्हणून ते १० असेल आणि t३ वेळी ते आलेखित केले आहे आणि गोष्ट अशी आहे कि t हे ६असताना ते १० आहे तर हे १० आहे हे १० आहे हे आलेखित केले आहे बरोबर तर कारण हे १०δ ताकद १० आहे बरोबर तर अशाप्रकारे कोणीही त्या गेट फंक्शनला आलेखित करू शकतो आणि या गोष्टी अगदी सोप्या आहेत मला सांगा खूप सोप्या आहेत तरआणि एक गोष्ट घेईल हे या आकृतीसारखे आहे ते आरादंती फंक्शन दर्शविते हे फंक्शन सिंग्युलॅरिटी फंक्शनच्या स्वरूपात सादर करा ते आरादंती फंक्शन दिले आहे बरोबर तर हे मुळात रॅम्प फंक्शन आहे आणि दुसरी गोष्ट हे गेट फंक्शन आहे बरोबर तर तो उतार आहे ती ही उंची आहे ती १२ आहे बरोबर आणि ही येथून ते येथे ३ आहे तर हा स्लोप १२ भागिले ३४ आहे या सरळ रेषेसाठी स्लोप ४ आहे बरोबर आता मला ते स्पष्ट करू द्या तर याचे सादरीकरण कसे होईल v कसे सादर केले जाईल चला पाहू तर बारकाईने निरीक्षण केल्याने एक दिसून येते की v हे रॅम्प फंक्शनचा गुणाकार आहे हे रॅम्प फंक्शन आहे आणि दुसरी गोष्ट गेट फंक्शन आहे आणि हे t३ वेळी आहे समजा t ३ वर ते असे आहे की ते रॅम्पवर जात आहे आणि t३ वर बंद होते बरोबर तर आकृती ३८ चे बारकाईने निरीक्षण केल्यास हे दिसून येते की v हे रॅम्प फंक्शन आणि गेट फॅशनचा गुणाकार आहे तर रॅम्प फंक्शनचा स्लोप ४ आहेमी सांगितले की रॅम्प फंक्शनचा स्लोप ४ आहे आणि मग याचा अर्थते v हे ४ t असेल म्हणून v हे ४t u ut ३असेल या मार्गाने लिहू शकतो कारण स्लोप ४ आहे आणि तो रॅम्प फंक्शन आणि गेट फंक्शनचा गुणाकार आहे तरतो स्लोप ४ असेल तर आणि रॅम्प फंक्शन हे मुळात आरंभ बिंदूतून जाणारी सरळ रेषा आहे म्हणजे याचा अर्थया सरळ रेषेचे समीकरण v४ t u ut ३ असेल बरोबर आणि मग याचा अर्थ४ t u ut ३ सादर केले जाऊ शकते समजा या क्षणी ते बंद आहे म्हणून ४ t u ut ३ आहे बरोबर तर या प्रकरणात हे मला म्हणायचे आहे की ते समजण्यायोग्य आहे हा स्लोप ४ आहे त्या सरळ रेषेचे समीकरण ४t आहे आणि t३ सेकंद वेळी समजा काहीतरी बंद आहे तर ते ४t u ४t ut ३ असेल बरोबर

तर ते ४ t u ut ३ आहे तर याचा गुणाकार करा म्हणजे ते ४t u ४t ut ३ होईल आता हे t आहे हे t हे t ३t ३३ असे लिहिले जाऊ शकते बरोबर हे ४ γt असे लिहिता येईल म्हणून ४t - ३ ut ३ आहे आणि हे आहे म्हणून १२ ut ३ आहे तरहे ४ γt ४t ३ut ३ १२ ut ३ आहे हे ४ γt ३ रॅम्प फंक्शन आहे हे प्रगत किंवा विलंबित आहे जे आधीच रॅम्प फंक्शनमध्ये दाखविले आहे बरोबर तर ४ γt ३ १२ ut ३ आहे तर हे उत्तर आहे हे उत्तर बरोबर आहे काही स्त्रोतांचा विचार करून RC सर्किटच्या स्टेप रिस्पॉन्सकडे जाण्यापूर्वी हे थोडे चर्चिले आहे तर थोडेसे माहित आहे विशेषतः व्होल्टेज स्त्रोत जेव्हा लागू होईलजेव्हा सर्किट सोडवू तेव्हा थोडी कल्पना असणे आवश्यक आहे तर म्हणूनच तर ही एक सोपी गोष्ट आहे आणि कशी करायची ते मी सांगितले आहे आपण यावरती जास्त नाही पण थोडी उदाहरणे पाहूपरंतु फक्त काही कल्पना देण्यासाठी जाणून घ्याम्हणूनच काही उदाहरणे असे केली आहेतइतर सिंग्युलॅरिटी फंक्शन या अभ्यासक्रमात विचारात घेणार नाही मूलभूत घटकांपैकी हे थोडेफार आहे बरोबर तरपुढे RC सर्किटचा स्टेप प्रतिसाद आहे आता स्टेप प्रतिसाद म्हणजे dc विद्युतधारा किंवा व्होल्टेज स्रोत अचानक लागू केल्यामुळे सर्किटचा प्रतिसाद आहे कारण येथे dc ट्रांजीएंटमध्ये स्वारस्य आहे आणि ते फस्ट ऑर्डर सर्किट RC सर्किट किंवा RL सर्किट आहे बरोबर तरया अभ्यासक्रमात आपण RLC सर्किट किंवा LC सर्किटचा विचार करणार नाही हे सेकंड ऑर्डर सर्किट विचारात घेणार नाही आणि म्हणूनस्टेप प्रतिसाद म्हणजे dc विद्युतधारा किंवा व्होल्टेज स्रोत अचानक लागू केल्यामुळे सर्किटचा प्रतिसाद आहे तर ही आकृती ३९ आहे ही RC सर्किट दर्शवितेजेथे V हा स्थिर व्होल्टेज स्रोत आहे हे प्रत्यक्षात RC सर्किट आहेआणि V हा स्थिर व्होल्टेज स्त्रोत आहे आणि एक कॅपेसिटर आहे तिथे आहे तो सुरुवातीला प्रभारित असू शकतो कदाचित अभारित असू शकतो तर t0 वेळी स्विच उघडला गेला आहे आणि t0 वेळी स्विच चालू झाला आहे बरोबर 0 - किंवा 0 स्विचिंग पूर्वी ते 0 - आहे आणि स्विचिंग नंतर ते 0 आहे बरोबर तर t0 साठी स्विच बंद आहे बरोबर तर हे सर्किट आहे आणि हे असे सादर केले जाऊ शकते कि हे RC सर्किट आहे हे असे सादर केले जाऊ शकते कि हे Vsu म्हणजे स्रोत व्होल्टेज आहे हा स्विच चालू आहे आणि हे Vsu नंतर R आणि C असे लिहिले जाऊ शकते प्रत्यक्षात कल्पना अशी आहे कि t0 साठी माहीत आहे कि युनिट स्टेप फंक्शन u0 आहे आणि t0 साठी u१ आहे म्हणूनजेव्हा t0 होते हा व्होल्टेज स्त्रोत पूर्णपणे खंडित झाला होता बरोबर तर सर्किटमध्ये काहीही दिसत नाहीम्हणून त्या बाबतीत u० आहे तर येथे देखील जर u० असेल आणि t0 साठी जेव्हा स्विच बंद आहे त्यामुळे u१आहे म्हणूनच हे सर्किट सादर केले जाऊ शकते जसे कि हे Vsu आहे बरोबर पूर्वी पाहिले आहे की हे युनिट स्टेप फंक्शन आहे बरोबर म्हणजे याचा अर्थ असा की ते व्होल्टेज स्टेप इनपुट सोबत RC सर्किट आहे बरोबर तर मुळात हे व्होल्टेज स्टेप इनपुट आहे माझे म्हणणे आहे की येथून जेव्हा ते उघडे असते ठीक असतेपरंतु स्विच बंद करताच आणि जर ते स्टेप इनपुट म्हणून जात असेल तर म्हणूनच हे व्होल्टेज स्टेप इनपुट असलेले आकृती ३९ चे सर्किट आहे आणि ही विद्युतधारा i आहे बरोबर तर पुढे जाण्यापूर्वीफक्त एक गोष्ट आहे कि मी विद्युतधारेची दिशा अशी घेतली आहे समजा जर इथून यासारखे ते एक नोड घेतले तरप्रथम i काय आहे ते पाहू KVL लागू करा तर हे R आहे नंतर i अशा प्रकारे वाहत आहे घड्याळाच्या दिशेने बरोबर v बरोबर आणि Vs बरोबर Vsu लिहिले जाऊ शकते परंतु t0 साठी जर 0 असेल तर ui १ आहे बरोबर म्हणजे याचा अर्थते Riv Vs0असेल बरोबरम्हणजेच iहे Vs v भागिले R असेल जेव्हा t0 असेल ते बंद आहे u१ आहे बरोबर तर याचा अर्थ i या दिशेने आहे जर विद्युतधारेची दिशा अशी घेतली तरहे v Vs असेल हे v Vs भागिले Rअसे सादर केले जाईल ही विद्युतधारा आहे आणि या बाजूस माझा अर्थ असा आहे की समजा जर मी ही विद्युतधारा i१अशी घेतली आणि या बाजूस हे घेतले तर मुळात i१ i आहे t मी येथे ठेवत नाही आणि या बाजूस ic आहे बरोबरम्हणजे iccdv भागिले dt आहे बरोबरम्हणजे या बिंदूवर समजा हा नोड A आहे समजा अशा प्रकारे बनवा आणि या बिंदूवर मी KCL लागू केले आहे म्हणजे याचा अर्थ माझे i१t कदाचित i१ आहे मी म्हणू शकतो कि i१ic ० आहेम्हणजेहे V Vs भागिले Rcdv भागिले dt आहे बरोबर सर्व दिशा अशा घेतल्या आहेत परंतु जर या बिंदूवर KCL लागू केले आणि विद्युतधारा या दिशेने आहे जर ही दिशा बदलली तर समजा अशा मार्गाने ते V VS असेल आणि t0 साठी u१ आहे ते Vs असेल बरोबर आणि याचा अर्थ या समीकरणापासून हे सर्किट सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल